प्रोफेसर बाला आपले परत एकदा स्वागत आहे या मॉडेल च्या दुसऱ्या भागाला आता आपण सुरुवात करूया हा दुसरा भाग कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट एनालिसिस यावर आधारित आहे तर आपण फाईव्ह व्हायज वर काम केले मी आधी प्रात्यक्षिक करून दाखवल्याप्रमाणे एकापेक्षा जास्त शाखा असलेल्या व्हायज चा पण आपण उपयोग केला अशाप्रकारे नवीन गोष्टी सुद्धा आपण बघितल्या हे थोडंसं क्लिष्ट असं काम असतं त्यामुळे आपण त्याला चार्ट च्या स्वरूपात लिहून काढले असे करणे उपयुक्त ठरते तर उदाहरणादाखल आपण त्यापैकी एक व्हाय निवडूनत्यावर काम करून त्याच्यापासून पुढे आपण आपल्या कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट एनालिसिस ची बांधणी करणार आहोत तर यावरच आधारित आपण कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट एनालिसिस चे प्रात्यक्षिक करणार आहोत तर याप्रकारे काही आपले काम संपूर्णपणे होणार आहे असे नाही तर या कोर्स मधली तुमची रुची कायम राहावी आणि कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट एनालिसिस कशा प्रकारे केला जातो हे तुम्हाला कळावे हा याचा उद्देश आहे ठीक आहे तर आपल्याकडे आता काय आहे तर आपण इथून सुरुवात केली होती की विद्यार्थ्यांना नोट्सची देवाणघेवाण करण्याची गरज का भासते तर हा होता पहिला व्हाय जो तुम्ही प्रस्तुत केला होता आणि जो एक क्लिष्ट असा प्रश्न आहे जो आपल्याला सोडवायचा आहे आणि तुम्ही असे म्हटले की याचे उत्तर म्हणजे विद्यार्थ्यांना अधिकाधिक चांगल्या नोट्स हव्या असतात त्यासाठी इतर वर्गमित्र किंवा इतर विद्यार्थी ज्यांनी वर्गात चांगल्या प्रकारे शिकवण्याकडे लक्ष दिले आहे त्यांच्या नोट्स असे विद्यार्थी घेतात की ज्यांना वर्गात शिकवणे चालू असताना व्यवस्थित लक्ष देता आले नाही एवढेच नव्हे तर या गोष्टीला इतरही दृष्टिकोन आहेत जसे की विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त चांगला अभ्यासात्मक परिणाम हवा असतो म्हणून जे विद्यार्थी त्यांच्यापेक्षा चांगल्या प्रकारे नोट्स काढतात त्या विद्यार्थ्यांवर काही विद्यार्थी अवलंबून असतात हीच ती प्रश्नांची पातळी आहे जी सोडवण्यामध्ये आपल्याला स्वारस्य आहे तर विद्यार्थ्यांना चांगला अभ्यासात्मक परिणाम हवा असण्याचे कारण पण आपण असे मांडले होते की जर विद्यार्थ्यांना एखादा विशिष्ट भाग चांगल्या रीतीने समजावून घेता आला तर संपूर्ण विषयाचे त्यांना योग्य रीतीने सर्वांगीण आकलन होऊ शकते तर आपण इथे सुरुवात करूया मी आता आपल्या सत्राची सूत्र तुमच्याकडे सोपवतो तुम्हा लोकांना पहिल्याप्रथम एक वाय टू एक्स प्लॉट तयार करावा लागेल ज्यामध्ये जर आपण एक्स ऍक्सिस वरचा एखादा पॅरामिटर बदलला तर वाय ऍक्सिस वरचा परफॉर्मन्स पॅरामीटर बदलायला हवा ही गोष्ट आपल्याला त्या विशिष्ट पातळीवर करायची आहे तुम्ही आता पुढे जाऊ शकता नितीन तर मला असे वाटते की तो पॅरामीटर म्हणजे असा की "किती आणि काय गुणवत्तेच्या नोट्स ची देवाणघेवाण" केली जाते सर आम्ही आता प्लॉट तयार करावा का प्रोफेसर बाला नाही तुम्ही या गोष्टीचा एक उदाहरणादाखल असलेला प्लॉट म्हणून उपयोग करू शकता हा एक उदाहरणादाखल घेतलेला प्रातिनिधिक स्वरूपाचा प्लॉट असून हा काही वैज्ञानिक माहितीवर आधारित असलेला एखादा प्लॉट नाही सिद्धार्थ होय तर अशाप्रकारे एक्स ऍक्सिस नितीन तर हा झाला एक्स ऍक्सिस वरील चलघटक किंवा व्हेरिएबल जो की बदलत राहील बरोबर ना आणि आता आपल्याला एक मोजता येईल असा पॅरामीटर हवा आहे जो नोट्स चे प्रमाण बदलले की त्यानुसार तो पॅरामिटर सुद्धा बदलत राहील प्रोफेसर बाला तुम्ही परफॉर्मन्स किंवा कामगिरी कशाच्या संदर्भात मोजू इच्छिता नितीन सर चांगला अभ्यासात्मक परिणाम हाच मूलतः आपल्या मूल्यांकनातील कामगिरी दर्शवणारा पॅरामिटर असेल प्रोफेसर बाला तुमच्या मूल्यांकनाची कामगिरी नितीन होय प्रोफेसर बाला तर एखादा मोजमाप करता येणारा पॅरामीटर निवडणे ही चांगली गोष्ट आहे यामुळे आपल्याला आपण करत असलेल्या प्रक्रियेची प्रगती समजू शकते कधी कधी तुम्हाला फार् चढ किंवा फार उतार आढळून येतील पण तसे असणे हे फार स्वभाविक आहे आपला उद्देश हा आहे की संपूर्ण कार्यप्रणाली कशा प्रकारे काम करते हे आपल्याला समजावून घ्यायचे आहे नितीन तर आपण इथे असे गृहीत धरलेले आहे की विद्यार्थी जितक्या जास्तीत जास्त नोट्सची देवाण घेवाण करतील तेवढी त्यांची मूल्यांकनानंतरची अभ्यासातील कामगिरी चांगली राहिल प्रोफेसर बाला तुमचा पुढचा उपक्रम तुम्हाला ज्या व्हाय मध्ये रुची आहे आणि ज्यावर तुम्हाला काम करायचे आहे त्याकडे घेऊन जात आहे या ठिकाणी तो व्हाय म्हणजे चांगला अभ्यासात्मक परिणाम नितीन बरोबर आहे प्रोफेसर बाला तर तुम्हाला एक्स हा एका विशिष्ट पातळीने पुनर्स्थापित किंवा रिप्लेस करावा लागेल ज्याच्या मध्ये तुम्हाला स्वारस्य आहे म्हणजेच या ठिकाणी चांगला अभ्यासात्मक परिणाम या पॅरामीटरला तुम्हाला एक्स एक्सिस वर ठेवावा लागेल नितीन ठीक आहे प्रोफेसर बाला ठीक आहे तर सिद्धार्थ मलाही तसेच वाटते परिणाम किंवा आउटकम म्हणजे मूल्यांकनातील कामगिरी किंवा गुण असावेत प्रोफेसर बाला मूल्यांकनातील कामगिरी किंवा गुण होय आपण याच कामगिरीचे मूल्यमापन करत आहोत नितीन देवाण घेवाण केलेल्या नोट्स ची संख्या म्हणजे एक्स ऍक्सिस आणि मूल्यांकन केल्यावर कामगिरीमध्ये मिळालेले गुण म्हणजे वाय ऍक्सिस ठीक आहे प्रोफेसर बाला बरोबर प्रोफेसर बाला तर आपण अशाप्रकारे आता सुरुवात करू शकतो आता आपण यावर डेटा किंवा माहिती ठेवून बघु शकतो तर आता आपण इथे परिमाणात्मक किंवा क्वांटिटेटिव्ह डेटा घेऊन बघू शकतो आपल्याला बघायचे आहे की इथे वरची बाजू आणि खालची बाजू काय आहे आपल्याला एक्स आणि वाय दोन्ही एक्सिस वरील वरची आणि खालची बाजू बघावी लागेल आणि त्यानुसार नंतर तिथे एखादी रेषा काढता येईल का ते बघावे लागेल जेणेकरून आपल्याला एक्स आणि वाय या दोघांमधला कार्य परिणाम संबंध दाखवता येईल नितीन ठीक आहे तर आपण असे म्हणू शकतो की एका विशिष्ट वेळी त्या वर्गामध्ये जर एन इतक्या विशिष्ट नोट्स ची देवाण घेवाण केली गेली तर त्या प्रमाणात वाय एक्सिस वर त्याचा मूल्यांकनातील गुण मिळविण्याच्या संदर्भात काय परिणाम झाला प्रोफेसर बाला जसे की तुमच्याकडे जर जास्त प्रमाणात नोट्सची देवाण घेवाण झाली नितीन तर त्या प्रमाणात प्रोफेसर बाला होय त्या प्रमाणात मूल्यांकनानंतर मिळालेल्या गुणांवर काय परिणाम झाला हे बघावे लागेल नितीन ठीक आहे प्रोफेसर बाला आणि त्याच प्रमाणे आपल्याला हे बघावे लागेल की जर एका विशिष्ट वेळी कमी प्रमाणात नोट्स ची देवाण घेवाण झाली असेल तर त्याच प्रमाणात वाय एक्सिस वर मूल्यांकनानंतरच्या गुणांवर त्याचा काय परिणाम झाला नितीन बरोबर प्रोफेसर बाला तर त्यामध्ये आपल्याला थेट परस्पर संबंध आढळून येईल विद्यार्थी परस्परसंबंध ठीक आहे पण हे परस्परसंबंध म्हणजे नक्की काय आहे हे जरा समजावून सांगता येईल का प्रोफेसर बाला तर आता तुम्ही येथे प्लॉट काढणे सुरू करू शकता सिद्धार्थ ठीक आहे प्रोफेसर बाला नाही तशी रेषा काढा हो मग जेव्हा आपल्याकडे मोठ्या संख्येने नोट्स शेअर केल्या जातात त्यावेळी मूल्यांकनातील कामगिरी कशी दिसेल नितीन ठीक आहे मूल्यांकनातील कामगिरी अधिक चांगली दिसते आहे प्रोफेसर बाला होय ठीक आहे सामान्यतः आपण ते अशा रीतीने करतो की जी अधिकाधिक चांगली किंवा इच्छित गोष्ट असेल ती गोष्ट आपण उजव्या बाजूला ठेवत असतो नितीन ठीक आहे प्रोफेसर बाला अवांछित किंवा वाईट गोष्ट आपण नेहमी डाव्या बाजूला ठेवत असतो नितीन ठीक आहे प्रोफेसर बालाठीक आहे जर कमी संख्येमध्ये नोट्सची देवाण घेवाण केली गेली असेल तर तुम्ही त्याला कमी समजून डाव्या बाजूला ठेऊ शकता नितीन बरोबर आहे प्रोफेसर बाला तर ते असे आहे नितीन ठीक आहे प्रोफेसर बाला मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की आपण हे का करत आहोत तर याठिकाणी वाय म्हणजे कमी गुण आहेत नितीन अशाप्रकारे आपण देवाण घेवाण केलेल्या नोट्स ची संख्या वाढवत जायला हवी प्रोफेसर बाला जेवढी आपण देवाण घेवाण केलेल्या नोट्स ची संख्या वाढवू तेवढे मूल्यांकनानंतरचे गुण वाढतील नितीन तर येथे जास्तीत जास्त नोट्स ची देवाणघेवाण झाली आहे असे दाखवता येईल प्रोफेसर बाला देवाण घेवाण झालेल्या नोट्स ची संख्या जास्तीत जास्त आहे नितीन याला आपण जास्त गुणांनी दर्शवू शकतो प्रोफेसर बाला जास्त गुण नितीन तर आत्ता आपल्याला हा ग्राफ किंवा आलेख मिळाला प्रोफेसर बाला बरोबर तुम्हाला आता हा ग्राफ किंवा आलेख मिळाला नितीन हा प्लॉट प्रोफेसर बाला आपण असे का करत आहोत याचे कारण म्हणजे आदर्श गुण म्हणजे मला असे म्हणायचे आहे की आदर्श परिस्थिती जी तुम्हाला हवी आहे म्हणजे जास्तीत जास्त गुण आणि कमीत कमी नोट्सची देवाण घेवाण कारण नितीन हो तुम्हाला हवा असलेला हा इष्टतम म्हणजेच ऑप्टिमम परिणाम आहे प्रोफेसर बाला इष्टतम तर असे का असावे याचा आपण जरा आता शोध घेऊया नितीन ठीक आहे प्रोफेसर बाला तर असे करत असताना आपल्याला हे सुद्धा बघितले पाहिजे की खूप जास्त प्रमाणात नोट्स ची देवाण घेवाण करण्याचे तोटे काय असू शकतात जास्त प्रमाणात नोट्स शेअर करण्याची निगेटिव्ह किंवा उणे बाजू काय असू शकते तर सिद्धार्थ तू असे गृहीत धरले की तू एक विद्यार्थी आहेस आणि तू खूप साऱ्या नोट्स गोळा केल्या आणि त्याची छायांकित प्रत काढली वेगवेगळ्या प्रकारच्या तु आठ नोट्स गोळा केल्या आणि आता तुझ्याकडे आठ प्रकारच्या नोट्स चा संग्रह आहे असे करण्याची उणे किंवा निगेटिव्ह बाजू काय असू शकेल बरे सिद्धार्थ त्याचा अर्थ असा निघू शकतो की जर मला जास्तीत जास्त नोट्स मिळू शकत आहेत तर त्याच वेळी त्याची उणे बाजू किंवा निगेटिव्ह बाजू अशी की माझा जास्तीत जास्त वेळ हे करण्यामध्ये खर्ची होत आहे प्रोफेसर बाला वेळ नितीन त्याची तयारी करताना प्रोफेसर बाला तर अशा विविध प्रकारच्या नोट्स गोळा केल्यामुळे आणि त्या सगळ्या नोट्स चा अभ्यास केल्यामुळे तयारी किंवा अभ्यास करण्यासाठी लागणाऱ्या वेळेमध्ये अचानक वाढ होईल विद्यार्थ्यांकडे तर फारच थोडा वेळ उपलब्ध असतो ठीक आहे म्हणूनच आपण असे म्हणतो आहे की आदर्श परिस्थितीमध्ये कमीत कमी नोट्सची गरज भासावी विद्यार्थ्याला एक किंवा जास्तीत जास्त दोन नोट्स मिळाव्यात आणि तसे केल्याने त्याचे काम साध्य व्हावे पण तसे केल्याने एक प्रश्न उपस्थित होतो तो म्हणजे फक्त एकच किंवा दोन नोट्स बघितल्यामुळे कदाचित विद्यार्थ्याला नेहमी चांगल्याच नोट्स मिळतील असे नाही तर ही एक तर्कसंगत गोष्ट आहे ठीक आहे तर आता तुम्ही आणखी एक स्टिकी नोट घ्या आणि नोट्स चा अभ्यास करण्यासाठी लागणारा वेळ हा त्याबाजूला मांडा ते डाव्या बाजूला मांडता येईल बरोबर तर याठिकाणी एक कॉन्फ्लिक्ट किंवा संघर्ष आपल्याला बघायला मिळेल या प्रश्नातील कॉन्फ्लिक्ट ची एक बाजू म्हणजे लागणारा वेळ आणि दुसरी बाजू म्हणजे देवाण घेवाण होत असलेल्या नोट्सची संख्या हा प्रश्न आपण आत्ता सोडणार आहोत याला आपण कॉन्फ्लिक्ट मॉडेल च्या माध्यमातून अधिक चांगल्या रितीने मांडू शकतो ठीक आहे यालाच आपण एलिमेंट नेम व्हॅल्यू किंवा इ एन व्ही मॉडेल असेही म्हणतो तर आपण एखाद्या एलिमेंट किंवा घटका पासून सुरुवात करुया हा घटक म्हणजे मूल्यांकानंतर मिळवलेले गुण तर याठिकाणी वेरिएबल किंवा चल घटक म्हणजे देवाण घेवाण केले गेलेल्या नोट्स ची संख्या विद्यार्थ्यांनी देवाण घेवाण केलेल्या नोट्स ची संख्या प्रोफेसर बाला बरोबर तर येथे आहे विद्यार्थ्यांनी देवाण घेवाण केलेल्या नोट्स ची संख्या आणि त्यानंतर आपल्याला वरच्या बाजूला काय आहे आणि खालच्या बाजूला काय आहे ते बघून नंतर बाकीच्या गोष्टींकडे वळावे लागेल ठीक आहे तर इथे आपण सुरुवात करू या तर हा विद्यार्थी त्याच्या कडून आपल्याला असे दाखवायचे आहे की या विद्यार्थ्यांनी केलेल्या नोट्स ची देवाण घेवाण जी आपण इथे दर्शविणार आहोत सिद्धार्थ तर आपण आपल्या विद्यार्थ्यांच्या कडून केल्या गेलेल्या नोट्स च्या देवाणघेवाणीच्या संख्या कडे बघत आहोत प्रोफेसर बाला आणि हा आहे तो विद्यार्थी नितीन देवाण घेवाण केलेल्या नोट्स ची संख्या प्रोफेसर बाला तर याठिकाणी तुम्ही या पॅरामीटर ला दोन प्रकारे कमी जास्त करू शकता जसे की देवाण घेवाण केलेल्या नोट्स ची संख्या कमी असणे आणि दुसरीकडे देवाण घेवाण केलेल्या नोट्स ची संख्या जास्त असणे खूप छान बरोबर तर आता तुम्हाला मला सांगावे लागेल की जेव्हा विद्यार्थी नोट्स ची देवाण घेवाण कमी करतील तेव्हा काय होईल बरे नितीन विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी लागणारा वेळ नक्कीच कमी लागेल जर त्याने कमीतकमी नोट्स वापरल्या प्रोफेसर बाला आणि ती एक चांगली गोष्ट असेल नितीन होय ती एक चांगली गोष्ट असेल प्रोफेसर बाला कारण त्या प्रकारे विद्यार्थ्याला फक्त एकदाच तयारी करावी लागेल आणि त्याचे काम होऊन जाईल अशाप्रकारे ही एक चांगली गोष्ट आहे सिद्धार्थ तयारी करण्यासाठी लागणारा कमीत कमी वेळ प्रोफेसर बाला तयारी करण्यासाठी लागणारा कमीत कमी वेळ आणि ही एक चांगली गोष्ट आहे ही एक पॉझिटिव्ह किंवा सकारात्मक गोष्ट आहे तर याला तुम्ही वेगळ्या रंगाच्या साह्याने सुद्धा दाखवू शकता जर तुमच्याकडे वेगळ्या रंगाचे पेन किंवा लेखणी असेल नितीन पण या ठिकाणी त्यांना समजलेला अभ्यास नक्कीच कमी असेल कारण तो विद्यार्थी फक्त एकाच किंवा स्वतःच्या नोट्स वरून तयारी करतो आहे प्रोफेसर बाला विद्यार्थी एक किंवा दोन नोट्स वापरून तयारी करतो आहे सिद्धार्थ समजलेला कमी अभ्यास प्रोफेसर बाला असलेल्या विषयाचे कमी आकलन होणे तर शेवटी आपण असे म्हणू शकतो की वर्गातील विद्यार्थ्यांना त्या विषयाचे किती आकलन झाले याचा संबंध आपल्याला लावता येईल नितीन तर ही एक नकारात्मक गोष्ट आहे प्रोफेसर बाला तर ही एक नकारात्मक गोष्ट आहे तर आता आपल्याला हे बघावे लागेल की जास्तीत जास्त नोट्स ची देवाण घेवाण केल्यामुळे कोणतीही सकारात्मक गोष्ट घडून येत असते सिद्धार्थ त्या विद्यार्थ्याला जितके जास्तीत जास्त साहित्य वाचण्यासाठी मिळेल तितके जास्तीत जास्त त्याला चांगल्या रीतीने समजावून घेता येईल आणि तो विषय त्याला फार चांगल्या रीतीने समजेल प्रोफेसर बाला ठीक आहे तर ही सकारात्मक गोष्ट आहे आणि जास्तीत जास्त नोट्स ची देवाण घेवाण केल्याची उणे किंवा नकारात्मक बाजू आता आपण बघुया नितीन विद्यार्थ्याला अभ्यास किंवा तयारी करण्यासाठी लागणारा जास्त वेळ प्रोफेसर बाला अभ्यास किंवा तयारी करण्यासाठी लागणारा जास्त वेळ तर आता त्या विद्यार्थ्याला फक्त स्वतःच्याच नाहीतर वर्गातील इतर विद्यार्थ्यांच्या नोट्स सुद्धा वाचायच्या आहेत आपण डिझाईन थिंकर्स म्हणजे जरा लोभी लोक आहोत आपल्याला दोन्ही बाजू जास्तीत जास्त चांगल्या प्रमाणात हव्यात आपल्याला असे हवे आहे की तयारी साठी वेळही कमी लागावा आणि मूल्यांकनामध्ये गुणही जास्तीत जास्त मिळवता यावे हेच आपले ध्येय आहे आपल्या एनालिसिस चे हेच उद्देश्य आहे जो आपला इच्छित परिणाम आहे त्याला मी नेहमी एक बाण दाखवून दर्शवत असतो पुढे जाऊन जेव्हा तुम्ही एखादा उपाय किंवा सोलुशन सुचवता तेव्हा तुम्हाला मागे वळून या ठिकाणी परत येऊन हे तपासून बघितले पाहिजे की त्या उपाय किंवा सोल्युशन मुळे तुम्हाला इच्छित परिणाम प्राप्त होत आहे की नाही जसे की याठिकाणी तुम्ही सुचवलेला उपाय किंवा सोलुशन आपल्याला तयारी साठी लागणारा कमीत कमी वेळ आणि जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे विषय समजावून घेता येणे या दिशेकडे घेऊन जात आहे की नाही हे तपासून पाहणे आवश्यक आहे ठीक आहे तर हा झाला कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट एनालिसिस तर आपण या ठिकाणी इच्छित परिणाम हा दोन्ही गोष्टींच्या बाबतीत वरच्या भागामध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आपल्याला मनामध्येच या गोष्टींची कल्पना करता यावी म्हणून आपण असे करत आहोत त्यासाठी आपण प्लॉट ला फिरवत आहोत म्हणजे X एक्सिस वर डाव्या बाजूकडून उजव्या बाजूकडे जाताना देवाण घेवाण केलेल्या नोट्स ची संख्या जास्त वरून कमी कमी होत जाईल आणि Y एक्सिस च्या बाबतीत खालून वर जाताना मूल्यांकनाचे गुण कमी पासून वर वाढत जातील आपल्याला एकाच वेळी दोन्ही गोष्टी हव्या आहेत म्हणजे कमीत कमी नोट्स ची देवाण घेवाण केल्यामुळे अभ्यासासाठी लागणारा कमीत कमी वेळ आणि त्याच वेळी जास्तीत जास्त चांगल्या रीतीने विषय समजावून घेता येणे आणि आपण असे करतो आहोत याचे कारण म्हणजे आपल्याला आपल्या विद्यार्थ्यांचा त्यासाठी लागणारा वेळ कमी करावयाचा आहे तर अशाप्रकारे आपण 5 व्हाय किंवा मल्टी व्हाय चा वापर करू शकतो आणि त्यासोबतच कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट एनालिसिस चा वापर करू शकतो अशा प्रकारे एनालाईज स्टेज पूर्ण केल्यानंतर आपण पुढची सॉल्व्ह स्टेज कशी असते हे बघू ते आपले पुढचे मॉड्यूल आहे पुढे जाऊन आपण जेव्हा ते सोडवू तेव्हा आपण नक्कीच मागे येऊन बघू शकतो की आपल्या कॉन्फ्लिक्ट मधले दोन्ही पक्ष किंवा दोन्ही बाजू नीट प्रकारे राखल्या गेल्या आहेत की नाही जसे की आपल्या उदाहरणामध्ये विद्यार्थ्याला तयारी साठी वेळ कमी लागतो आहे आणि त्याच वेळी तो विषय विद्यार्थ्याला चांगल्या रीतीने समजून सुद्धा घेता येतो आहे की नाही आणि अशाप्रकारे आपल्यासाठी ही एनालाईज स्टेज आता पूर्ण झाली